तर आपण पुढच्या विषयास प्रारंभ करणार आहोत जो ट्रान्सफॉर्मर्स आहे मुळात आपण अंतर्गत ट्रान्सफॉर्मर ह्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे आपण दोन्ही अनुप्रयोगांच्या आधारे प्रकार तसेच संकुचन आणि एकल टप्पा आणि तीन टप्पा याविषयी बोलणार आहोत य़ा प्रक्रियेत आम्ही अनुप्रयोगांबद्दल देखील बोलत आहोत तर आम्ही अनुप्रयोगांबद्दलही बोलत आहोत मग आपण ट्रान्सफॉर्मरच्या ईएमएफ समीकरणांबद्दल बोलत आहोत ईएमएफ समीकरणांबद्दल बोलल्यानंतर आपल्याकडे का आहे हे स्पष्ट होईल म्हणून आम्ही व्होल्टेज आणि करंट या संबंधांबद्दल बोलू तर आपण ज्या पुढील गोष्टीबद्दल बोलणार आहोत ते म्हणजेच व्होल्टेज आणि करंट संबंध यानंतर आपण आयडियल आणि नॉन आयडियल ट्रान्सफॉर्मर आणि तसेच फेझर आकृतीबद्दल बोलूय़ा तर हा एक क्रम आहे या नंतर आपण पुढे काय चर्चा करू याविषयी बोलुया तर मी नंतर आयडियल आणि नॉन आयडियल ट्रान्सफॉर्मर कव्हर करेल जे आपल्यास समतुल्य सर्किट घेऊन जाईल ट्रान्सफॉर्मरचा मुख्य वापर म्हणजे व्होल्टेज अप् आणि डाउन करणे आणि हे ट्रान्समिशन तसेच वितरणामध्ये वापरले जाईल म्हणून सामान्यत जनरेट केलेले व्होल्टेज पातळी आपण साधारणपणे 11 ते 30 केव्ही पर्यंत पाहतो खरं तर मी 15 ते 30 केव्ही म्हणायला हवे परंतु ह्या मर्यादा इन्सुलेशनमुळे आहे जो आत ठेवलेल्या वाईन्डींग भोवती फिरविणे आवश्यक आहे जेव्हा जेव्हा मी स्लॉट्स मशीनमध्ये ठेवतो आणि कंडक्टरमध्ये खूप मोठा व्होल्टेज येत असेल तेव्हा मला कंडक्टर स्लॉटच्या विरूद्ध लावावे लागते म्हणून जर मी उच्च आणि उच्च व्होल्टेजसाठी गेलो तर इन्सुलेशन अधिक घट्ट आणि दाट होईल जेणेकरून मला अत्यंत मोठ्या व्होल्टेज घेण्यापासून प्रतिबंधित केले जाईल कारण इन्सुलेशनमुळे प्रतिरोधक जाड होईल म्हणून मी ते स्लॉटमध्ये योग्यरित्या ठेवू शकणार नाही त्यामुळे त्याचा दर 30 केव्हीपेक्षा कमी मर्यादित असतो परंतु जर मी विद्युत् 30 केव्हीवर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः तो खूपच उच्च होईल त्यासाठी मला व्होल्टेज वाढविणे आवश्यक आहे जेणेकरून मी विद्युत् शक्ती मोठ्या प्रमाणात संक्रमित करून ती मर्यादेमध्ये चालू ठेवू शकेन म्हणून जेव्हा आपण ट्रान्समिशन क्षमतेबद्दल बोलतो तेव्हा पॉवर ग्रीडची एकूण उत्पादन क्षमता सुमारे 210 गीगावॉट इतकी असते दररोज जोडल्या गेलेल्या सर्व गोष्टींचा समावेश नूतनीकरणयोग्य केल जात नाही तर संपूर्ण देशात 210 गीगावॉट वीज सर्वत्र प्रसारित केली जात आहे जर आपण कमी व्होल्टेज स्तरावर या संक्रमणाचा विचार करीत असाल तर ते अकल्पनीयरित्या मोठे प्रवाह होणार आहे हेच कारण आहे की आपण सामान्यत व्होल्टेज वर जातो म्हणून प्रथम मी म्हणेन की संप्रेषणासाठी वेगवान आहे आणि अगदी स्पष्टपणे मला वितरणासाठी पायउतार व्हावे लागेल बहुधा हे दोघे 1 टप्प्यात नसून 3 टप्प्यात केले जातात केवळ घरगुती पातळीवर वितरण हे एकल टप्प्यातील कॉन्फिगरेशन म्हणून केले जाते आणि कोणत्याही औद्योगिक वापरासाठी प्रसारित केलेली बहुतेक शक्ती ही सर्व 3 टप्प्यात असते अपवाद म्हणजे उपनगरीय रेल्वे व्यवस्था सामान्यत आपण मुंबईकडे पाहिले तर किंवा त्या दृष्टीने तुम्ही जर चेन्नईकडे पाहिले तर अगदी जुन्या उपनगरीय ट्रेन यंत्रणेत जे शहरातील एका स्टेशन किंवा एका परिसरातील लोकांना घेऊन जाते बहुतेक ते एकाच टप्प्यात आहे परंतु ते तीन टप्प्यात नाही जरी वीज क्षमता खूपच जास्त आहे हे सामान्यत 25 केव्ही असते जे तेथे प्रसारित होते 25 केव्ही असते मग ते रेल्वे गाडीच्या खाली उतरले ज्याला इलेक्ट्रिक इंजिन म्हणून ओळखले जाते आणि तेथे एक दुरुस्त करणारा बसलेला आहे जो त्यास डीसीमध्ये रूपांतरित करेल आणि डीसी मोटर्ससह डीसी सिरीस मोटर इलेक्ट्रिक वाहन चालवते ही सिस्टीम मुंबईत आहे ही जुनी सिस्टीम आहे एसीमध्ये नव्याने काही बदल घडवून आणले गेले आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गाकडे पाहिले तर त्यातील बहुतेक एसीमध्ये आता रुपांतरित झाले आहे जर तुम्ही मध्यवर्तीकडे पाहिले तर मुंबई मधील रेल्वे मार्ग हा बहुधा डीसी मध्ये असतो म्हणजेच एसी डीसीमध्ये रूपांतरित होते आणि डीसी मोटर हे वाहन चालवित आहे जे मी डीसी म्हणत आहे जी मुळात ड्राइव्ह ट्रेन ही डीसी ड्राईव्ह ट्रेन आहे हे विशिष्ट रेल्वे विद्युतीकरण सिंगल फेज एसीच्या मदतीने केले जाते कारण त्यास परतीचा मार्ग अजिबात नसतो तसेच रिटर्न कंडक्टर अजिबात नसतो आणि रेल्वे रिटर्न हे कंडक्टर म्हणून काम करते साधारणपणे अशी एक लाइन असेल जी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाइन जी काही प्रमाणात असेल आणि आपल्याला दिसेल की एक यू आकाराचा कंडक्टर ट्रेनमधून स्पर्श करीत आहे तर ही प्रत्यक्षात आपली ट्रेन आहे ही चाके आहेत मुळात प्रतिनिधित्त्व करण्यासाठी मी आकृती काढत आहे म्हणून ही विशिष्ट गोष्ट सामान्यत पॅन्टोग्राफ म्हणून ओळखली जाते पँटोग्राफ मुळात एक प्रकारची व्यवस्था असते जी प्रत्यक्षात जाड आचार सामग्रीने बनविली जाते जी काही प्लास्टिक बेकलाईट इत्यादीद्वारे इन्सुलेटेड केली जाते आणि नंतर त्यामध्ये एक यू आकाराचा कंडक्टर असतो जो ओव्हरहेड ट्रान्समिशनवर सरकतो वीज गोळा करण्यासाठी ओळ असते तर हा केवळ कंडक्टर आहे जो संपूर्ण रेल्वे विद्युतीकरण झोनमध्ये वापरला जात आहे म्हणून हा आम्ही वापरत असलेले कंडक्टर किंवा ओव्हरहेड कंडक्टर आहेत आणि जेथे काही रेल्वे आहे ते रिटर्न कंडक्टर आहेत तर मुळात तेथे तांबेच्या मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे म्हणूनच सिंगल फेज ट्रान्समिशन फक्त ट्रॅक्शन अनुप्रयोगासाठी वापरला जात आहे अर्थातच इलेक्ट्रिक कारच्या आत ट्रान्सफॉर्मर असेल आणि तिथे सामान्यत सुधारक देखील असतील तेथे दोन्हीही तेथे डीसी मोटर ड्राईव्ह बरोबर बसून राहतील जेणेकरून संपूर्ण गोष्ट चालविली जाते म्हणून मी म्हणेन की ट्रान्सफॉर्मर जो ट्रान्समिशनसाठी पुढे सरसावत आहे त्याला सामान्यत पॉवर ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात तर आपण वितरणासाठी जे वापरतो त्यास आपण वितरण ट्रान्सफॉर्मर असे म्हणू म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स सामान्यत जनरेटर व वितरण ट्रान्सफॉर्मर्समधून व्होल्टेज वाढवतात ट्रांसमिशन लाइनमधून व्होल्टेज खाली उतरतो आणि आपल्या घरगुती अनुप्रयोग किंवा उद्योग अनुप्रयोग हे काही आहे कार्यक्षमतेच्या बाबतीत पुन्हा संबंधित ट्रान्सफॉर्मर्स कार्यरत असेल तेव्हाच संबंधित जनरेटर तयार होईल चला असे समजू या की जनरेटर काही कारणास्तव देखभाल कारणास्तव बंद केला गेला असेल कदाचित त्यात काही चूक असेल कदाचित काही प्राइम मूव्हर वेडा झाला असेल तर तिथे काहीतरी चुकीचे होत आहे म्हणून आपण जनरेटर बंद करीत आहात जर आपण जनरेटर बंद करीत असाल तर ट्रान्सफॉर्मर उर्जा मिळणार नाही तर संबंधित ट्रान्सफॉर्मर्स केवळ तेव्हाच कार्यरत असतील जेव्हा संबंधित जनरेटर कार्यरत असेल आणि ते त्याच्या पूर्ण क्षमतेच्या 100 टक्के लोडवर जवळजवळ कार्य करेल जर मी त्याला 200 एमव्हीए जनरेटर आहे असे म्हटले तर ते नेहमीच 200 एमव्हीएशी संबंधित वीज वितरीत करते तर जनरेटरसह त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार पॉवर ट्रान्सफॉर्मर्स कार्यरत राहतील तर वितरण ट्रान्सफॉर्मर वर्षातले 24 7 काहीही नसले तरी वर्षातील 365 दिवस काम करेल समजा माझ्याकडे वितरण ट्रान्सफॉर्मर आहे जो बहुधा एक वर्ग होत असला तरीही एलएचसीला वीजपुरवठा करतो मला ट्रान्सफॉर्मरला उर्जा देणे आवश्यक आहे जरी माझ्याकडे कदाचित काही घडले असेल या अपेक्षेने कोणताही वर्ग होणार नाही हे बहुतेक वेळा कार्यरत असते त्याचप्रमाणे कोणत्याही घरगुती वातावरणाकडे आणि परिसराकडे पाहतो तर मी असे म्हणू शकत नाही की सर्व ग्राहकाच्यां सर्व वेळ चालू असतील जरी एखाद्या ग्राहकाला शक्ती पाहिजे असेल तरिही मी काहीही बदलू शकत नाही तर वितरण ट्रान्सफॉर्मर्स सामान्यत दिवसाचे 24 तास उत्साही असतात वर्षात 365 दिवस ते उत्साही असतात तर वितरण ट्रान्सफॉर्मर्स 100 टक्के लोडवर कार्य करतील याची शाश्वती नाही जे प्रत्यक्षात दिले गेले आहे त्यापेक्षा हे कमी असू शकते तर आपण नंतर मूलतः डिझाइन कार्यक्षमतेच्या मोजणी आणि त्यासारख्या गोष्टींच्या बाबतीत हा फरक पाहत आहोत आम्ही नंतर त्याकडे पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मरसाठीचे हे दोन विशिष्ट अनुप्रयोग आहेत ज्याबद्दल मी बोललो आहे त्याशिवाय माझ्याकडे प्रतिबाधा जुळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर असू शकेल तुम्ही अगोदर जास्तीत जास्त पॉवर ट्रान्सफर नावाच्या कशाबद्दल अभ्यास केला असेल जेव्हा मी असे म्हणतो की स्त्रोत प्रतिबाधा हा स्त्रोत प्रतिबाधा आहे लोड इंपॅडेंस जर असे असेल तर मी म्हणतो तर माझ्याकडे आणि आहे मी जास्तीत जास्त वीज हस्तांतरण करणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा माझ्याकडे स्त्रोत आणि लोडदरम्यानचे ट्रान्सफॉर्मर असते तेव्हा मी परिस्थिती निर्माण करण्यास सक्षम होतो जसे की लोडचे अवक्रमण आणि स्त्रोतावरील अडचणी वळणाच्या प्रमाणानुसार जुळत आहेत हे ज्ञात आहे की दुय्यम बाजूस जे काही अडथळा आहे ते मी प्राथमिक बाजू वरुन द्वारे गुणाकार केला आहे शकतो जे दुय्यम बाजूस अडथळा आहे योग्य वळणाचा गुणोत्तर घेऊन मी अशी परिस्थिती निर्माण करू शकतो की लोड प्रतिबाधा आणि स्त्रोत अडथळे जुळतात हे बऱ्याच इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये केले जाते जेणेकरुन जास्तीत जास्त शक्ती हस्तांतरण तेथील स्त्रोत लोडवर होते कारण उपलब्ध शक्ती स्वतःच खूपच लहान असेल आणि मला शक्य तितक्या लोडवर हस्तांतरित करायचे आहे म्हणून मी त्या प्रतिरोधेशी जुळवू इच्छितो हे ट्रान्सफॉर्मरच्या अनुप्रयोगांपैकी एक आहे मी म्हणेन की आणखी एक अनुप्रयोग म्हणजे अलगीकरण isolation अलगीकरण isolation उच्च व्होल्टेज आणि कमी व्होल्टेज दरम्यान आहे मला त्यांच्या कारणास्तव काही प्रमाणात वेगळेपणा आवडेल मला ते त्याच ग्राउंडशी कनेक्ट होऊ नयेत म्हणून आपण उच्च व्होल्टेज स्त्रोतासाठी अर्थिंग किंवा ग्राउंडिंग करतो ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने कमी व्होल्टेज बाजूपासून विभक्त केले जाईल कारण ट्रान्सफॉर्मरला थेट विद्युत कनेक्शन नसते केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रेरणाद्वारे एकत्रित केलेले हे चुंबकीय जोडणी असते तर उच्च व्होल्टेज बाजूपासून कमी व्होल्टेजच्या दिशेने किंवा कमी व्होल्टेजच्या दिशेने उच्च व्होल्टेज बाजूस कोणताही थेट चालू प्रवाह राहणार नाही कारण ते चांगल्या प्रकारे कनेक्ट केलेले नाहीत आणि ते कंडक्टरद्वारे जोडलेले नाहीत म्हणून जर एका बाजूला काहीतरी चूक होत असेल तर ती दुसऱ्या बाजूला होणार नाही किंवा त्याचा परिणाम होणार नाही म्हणून मी लो व्होल्टेज साइडपासून हाय व्होल्टेज बाजू किंवा कमी शक्तीच्या बाजूपासून वेगळी बाजू अलग ठेवू इच्छित आहे उदाहरणार्थ जर मी डीसी मोटरला वीज पुरवतो म्हणून डीसी मोटरची गती नियंत्रित करत असेल तर ती किलोवाट पातळीवर असू शकते परंतु मी डीसी मोटरवरील शक्ती नियंत्रित करण्यासाठी ट्रान्झिस्टर किंवा इतर काही वापरत असल्यास संक्रमण होईल बेस ड्राइव्ह चालू आणि बंद होईल तर ते आधारित ड्राइव्ह 15 व्ही पातळीवर किंवा त्याहून कमी असेल तर मोटर कदाचित 1 केव्ही पातळीवर देखील चालविली जाईल हे शक्य आहे तर मला कदाचित मोटार आणि ट्रान्झिस्टर बेस्ड ड्राईव्ह सर्किट दरम्यान अलगीकरण असणे आवडेल जे ट्रान्सफॉर्मर वापरुन खूप छान प्रकारे केले जाऊ शकते सामान्यत जेव्हा मला काही संरक्षण आवश्यक असेल तेव्हा ट्रान्सफॉर्मर्स वेगळ्यासाठी कारणासाठी वापरले जातात यामुळे हे मला उच्च शक्तीच्या बाजूच्या दोषांपासून थोडीशी संरक्षण देईल म्हणून उच्च शक्तीच्या बाजूने काही दोष असल्यास कमी शक्तीच्या बाजूवर परिणाम होणार नाही माझ्याकडे माझ्या डीसी मोटरवर नियंत्रण ठेवणारा संगणक मायक्रोप्रोसेसर असू शकतो मला संगणक पूर्णपणे शंकूच्या बाहेर येण्याची इच्छा नाही जर ती उच्च शक्तीच्या बाजूने समस्या असेल तर मी अलगीकरण वापरू शकतो दुसरा अनुप्रयोग मोजण्यासाठी मी यापूर्वी एकदाच नमूद केला आहे तर हे संभाव्य ट्रान्सफॉर्मर असू शकते मला ट्रान्समिशन स्तरापासून 400 केव्ही प्रमाण मोजणे आवडेल माझ्याकडे 400 केव्ही श्रेणीचे व्होल्टमीटर नाही म्हणून मी हे संभाव्य ट्रान्सफॉर्मर वापरुन थांबेल आणि नंतर त्यास कमी श्रेणीच्या व्होल्टमीटरला देऊ इच्छितो म्हणूनच हे उच्च व्होल्टेज मोजण्यासाठी आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे सध्याचे ट्रान्सफॉर्मर असू शकते जे प्रत्यक्षात करंट मूल्य खाली आणेल जेणेकरून ते अम्मिटर च्या श्रेणीत जाईल हा उच्च प्रवाह मोजण्यासाठी मुख्यतः वापरला जातो परंतु हे केवळ एसी मापनासाठी करता येते हे डीसी मोजमाप करता येत नाही अर्थात ते फक्त एसी मोजण्यासाठीच असते शेवटचे परंतु किमान नाही तेथे ऑटो ट्रान्सफॉर्मर्स आणि टॅप बदलणारे ट्रान्सफॉर्मर देखील आहेत ऑटो ट्रान्सफॉर्मर एकल वळण ट्रान्सफॉर्मर आहे म्हणून माझ्याकडे फक्त एक वळण असू शकेल जे कोरवर बंधनकारक असेल मी आत्ता कोर दर्शवित नाही तर जर तेथे 1000 वळण असतील तर मी केवळ 980 वळणांपर्यंत व्होल्टेज पुरवतो तर मी जे कनेक्ट करीत आहे ते फक्त कमी वळणांकरिता आहे तर मग माझ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये उपलब्ध असलेल्या वळणाची एकूण संख्या किती आहे कदाचित मी २30 व्ही वर कनेक्ट होत आहे जेणेकरून मला जे मिळेल ते सहजपणे २50V व्ही पर्यंत वाढू शकते म्हणजे ते २ वळणांनी न वाढवता पायथ्यासारखे आहे परंतु दुसर्या बाजूला वळणांची संख्या थोडी जास्त आहे म्हणून मी व्होल्टेजपुरता फक्त 900 वळण म्हणायला पुरवतो पण मी आउटपुटवर टॅप करीत आहे ते 1000 वरुन आहे स्पष्टपणे जर मी टर्न 900 वळणांवर 900volts व्होल्ट्स वापरत असाल तर मला ट्रान्सफॉर्मरमधील एकूण वळणांची संख्या असलेल्या १००० वळणांपैकी १००० व्होल्ट मिळविण्यास सक्षम आहे येथे कोणतेही पृथक्करण नाही प्राथमिक आणि दुय्यम मूलत समान बंधनकारक असतात फक्त सर्वात कमी वळण फक्त प्राथमिक बाजूला असतात आणि दुय्यम बाजूला जास्त वळण असतात जे सर्व फरक आहे म्हणूनच मी किती वळण टॅप करीत आहे यावर अवलंबून हे मला खाली सोडण्यास किंवा खाली येण्यास अनुमती देईल म्हणून मी त्याला संबोधित करत आहे कारण मला अनेक टॅप्स मिळाल्या आहेत मी येथून टॅप करू शकतो मी येथून टॅप करू शकतो मी येथून टॅप करू शकतो म्हणून मी त्याला संबोधित करू शकतो 1 म्हणून हे टॅप 2 आहे हे टॅप आहे त्यामुळे माझ्याकडे अनेक टॅप्स असू शकतात आणि या ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून कितीही व्होल्टेज टॅप करणे मी निवडू शकतो मी माझ्या आवश्यकतेनुसार हे करण्यास सक्षम असावे तर या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला टॅप बदलणारे ट्रान्सफॉर्मर म्हणून देखील ओळखले जाते कारण आपण एका टॅपवरून दुसऱ्या टॅपमध्ये बदलू शकता हे अनुप्रयोग आमच्या सबस्टेशन्समध्ये बरेच प्रचलित आहेत आणि ते कदाचित आपल्या जनरेटिंग स्टेशन्स स्विच यार्डमध्ये देखील असू शकतात कारण आपण असे म्हणू शकता की माझे जनरेटर 15 किलोवॉल्ट व्युत्पन्न करत आहे आणि मी ट्रान्समिशनसाठी 400 किलोवॉल्ट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे नाममात्र लोडवर आउटपुटमध्ये 400 किलोवोल्ट्स येत असताना 100 टक्के भार निश्चितपणे ट्रान्सफॉर्मरमध्ये जनरेटरच्या आत काही आंतरिक ड्रॉप होईल असे सांगा कारण त्या सर्वांमध्ये काही R आणि काही jX आहेत जेणेकरून सध्याच्या आधारावर उपकरणांमधून काही थेंब टाकले जातील म्हणून मी असे म्हणेन की जनरेटरच्या टर्मिनलवरील व्होल्टेज 400 केव्ही वजा होईल जे माझे ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर आहे त्यास करंटने गुणाकार करेल नक्कीच मला पॉवर फॅक्टर एंगल समाविष्ट करावे लागेल यात काही शंका नाही अशा प्रकारे मला टर्मिनल व्होल्टेज मिळणार आहे जर मी काही भार बंद केला तर तो करंट कमी होईल जर करंट कमी झाला तर नवीन कराराचा गुणाकार पूर्वीच्या तुलनेत निश्चितच कमी होईल म्हणून जर ड्रॉप कमी असेल तर मूळ सांगा मला 400 वजा मिळत होता हा ड्रॉप 380 केव्ही होता आणि मी जनरेटर टर्मिनलचा शेवट किंवा ट्रान्समिशन लाइनचा अंतिम टर्मिनल फक्त 380 केव्हीची अपेक्षा करत होतो परंतु आता कदाचित ते हायर 390 च्या वर जाईल किंवा 395 kV केव्ही प्रमाणे माझे उपकरण 395 kV केव्हीला रोखू शकणार नाहीत म्हणून मला टॅप कमी संख्येने वळवायला आवडेल तुम्हाला माझा मुद्दा कळला आहे काय मी मुळात असे म्हटले तर कदाचित माझा टॅप इथे असेल तर आता मी माझा टॅप खालच्या बाजूस ठेवण्यास आवडेल जर मी त्यास अगदी कमी बिंदूवर ठेवले तर येणारी व्होल्टेज काही प्रमाणात कमी झाली आहे जर व्होल्टेज अनुरुप कमी झाला असेल तर मी टर्मिनलमध्येही घेणार आहे जे मला मिळत होते त्यापेक्षा थोडेसे व्होल्टेज आहे तर टॅप बदलणारे ट्रान्सफॉर्मर आपल्याला व्होल्टेजमध्ये किरकोळ एडजस्टमेंट्स करण्याची परवानगी देते जेणेकरून कोणत्याही उच्च ड्रॉपची किंवा कमी ड्रॉपची भरपाई होईल तर टॅप बदलण्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा मोठा फायदा होतो तर ट्रान्सफॉर्मरच्या अनुप्रयोगांसाठी हे ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेत भिन्नता देखील देते ज्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मर वितरण ट्रान्सफॉर्मर मोजमाप ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर आहेत तर आपण ट्रान्सफॉर्मरमधील आणखी एक भिन्नता किंवा वर्गीकरण पाहण्याचा प्रयत्न करूया जे प्रत्यक्षात एकल चरण आणि तीन चरण आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सामान्यत केवळ घरगुती अनुप्रयोगांमध्येच वापरला जातो ज्यातून आपण तीन ट्रान्सफॉर्मर किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रान्सफॉर्मर एकाच वेळी पाहता तर थ्री फेजचा वापर सर्व ट्रान्समिशन आणि वितरण अनुप्रयोगात नेहमीच केला जातो आमच्याकडे बांधकामावर आधारित आणखी एक प्रकारचे वर्गीकरण आहे म्हणून बांधकामांवर आधारित आपल्याकडे कोअर टाइप कन्स्ट्रक्शन किंवा शेल टाइप कन्स्ट्रक्शन असे काहीतरी असू शकते मूळ बांधकामांद्वारे आमचा अर्थ काय आहे असे समजू की कदाचित माझ्याकडे असे काहीसे लॅमिनेशन असेल सामान्यत लॅमिनेशन अशा प्रकारे केले जातात की ते 2 तुकडे केले जातील 1 हा सी आकाराचा असेल जर आपण याला सी शेप म्हटले तर इतर एक फक्त एक सरळ रेष किंवा रॉड प्रकारचे बांधकाम आहे आता मी काय करणार आहे येथे एक वळण ठेवणे कदाचित दुसरे वळण येथे म्हणून मी याला कोअर टाइप कन्स्ट्रक्शन असे म्हणतो कृपया लक्षात घ्या की वळण घेण्याच्या केवळ एका बाजूला माझ्याकडे लोह असेल तर मी वळण घेण्याच्या या बाजूस हवा आहे म्हणून स्वाभाविकच जर मी येथे वाहणाऱ्या कोणत्याही फ्लक्स लाईन्स पाहिल्या तर माझ्याकडे गळती नावाचे काहीतरी असू शकते या गळतीच्या ओळी असतील या बाजूला जर मी गळतीच्या रेषांकडे पाहिले तर माझ्याकडे फारच लहान हवा मार्ग आहे जिथे विंडो उपलब्ध नाही परंतु दुसऱ्या बाजूला प्रचंड प्रमाणात हवा उपलब्ध आहे मूलभूत बांधकामात कमीत कमी एका बाजूला वळण हवेच्या भोवती असते तर दुसरीकडे अगदी जवळून तुम्हाला एक विशिष्ट अवयव येत आहेत जेव्हा शेल बांधकामात मला ई प्रकारचा कोर असू शकतो उदाहरणार्थ मी हे E च्या आकारात दर्शवित आहे हे असे आहे आणि मी मुळात हे माझे कोर म्हणून मी घेणार आहे आणि मी यासारख्या सरळ रेषांच्या मदतीने हे बंद करणार आहे म्हणून मी कदाचित मुळात वळण फक्त त्याऐवजी मध्यभागी ठेवले आहे म्हणून माझ्याकडे प्राथमिक व माध्यमिक दोन्ही वळण फक्त मध्यभागी ठेवले जाऊ शकतात ज्याचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूंनी मी भोवती लोह घेईन तर या प्रकरणात असणारी अनिश्चितता खरोखरच कमी होईल ज्यामुळे संपूर्ण चुंबकीय क्षेत्र रेषा केवळ कोरच्या आतच स्वतःला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे क्वचितच काहीही हवेतून सुटेल तर दुसर्या प्रकरणात कारण मी वळण घेण्याच्या भोवतालच्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात हवा आहे मी हवेत जास्त प्रमाणात रेषा ओलांडू शकतो त्यापैकी काही निश्चितपणे दोन्ही बाबतीत हवेत शिरतील परंतु या प्रकरणात हवेमध्ये सोडलेल्या रेषांची संख्या कदाचित किंचित जास्त असेल माझ्याकडे मूलतः हे दोन प्रकारचे बांधकाम असेल येथे गळती थोडी अधिक होईल आणि मी हे स्पष्टपणे म्हणायला हवे की हे जास्त महाग आहे कारण हे कोर तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात लोहाची आवश्यकता असेल हा कोअर तयार करण्यासाठी मला जास्त प्रमाणात लोहाची आवश्यकता असेल म्हणून हे बांधकाम दोन प्रकारचे आहेत यावर अवलंबून आहे की मला हे बांधकाम शेल प्रकार बांधकाम स्वीकारण्याची अधिक अनिच्छा मी सहन करू शकत नाही आम्ही आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की कोर तयार केला गेला आहे मी तुम्हाला सांगितल्यापेक्षा मुळात हा सी आकार घेण्याऐवजी एका सरळ रेषेत एक गोष्ट एकाच्या मागे ठेवलेली आहे जर मी म्हटलं तर आम्हाला दुसरी आवडेल हे पहिले स्टॅक आहे हे पहिले स्टॅम्पिंग आहे माझ्या समोर दुसरे मुद्रांकन असेल तर माझ्याजवळ तळाशी सी आकार असू शकेल आणि माझ्याकडे मुळात ही सरळ रेष शीर्षस्थानी असेल म्हणून मी एकामागे एक ठेवतो जेणेकरून हवेतील अंतर निरंतर होऊ नये मला आवडेल की नाही हे माझ्यात एक लहान हवेचे अंतर असेल मला येथे लहान हवेचे अंतर असणार आहे अशाच प्रकारे माझ्या येथेही हवेची एक छोटी अंतर असेल मला हे हवेचे अंतर एकामागून एक मागे सतत चालू ठेवायचे नाही कारण यामुळे अनिच्छा वाढेल तर मी सरळ भागासह प्रथम मुद्रांकन तळाशी ठेऊ इच्छितो मी दुसरे मुद्रांक सरळ भागासह वरच्या बाजूस आणि त्याउलट ठेवू इच्छित आहे सतत मी ते प्रथम द्वितीय तृतीय चौथा आणि पुढे सुरु ठेवेन हेच मी येथेही करू शकणार आहे शीर्षस्थानी असलेल्या एका प्रकरणात मी ई खाली तळाशी लावू शकतो मी सरळ रेषा ठेवू शकतो आणि दुसऱ्या मुद्रांकना वरच्या बाजूस एक सरळ रेषा असेल आणि खाली ई म्हणून मी हे वैकल्पिकपणे करू शकतो जेणेकरून स्टॅम्पिंगद्वारे हवेतील अंतर कायम राहणार नाही त्यामुळे अनिच्छुकता काही प्रमाणात मर्यादित होईल कारण मी ही पर्यायी व्यवस्था करीत आहे तर हे ट्रान्सफॉर्मरचे काही बांधकाम तपशील आहेत सामान्यत कोर मटेरियल सिलिकॉन स्टील असेल आणि स्टॅम्पिंग जाडी 0 3 ते 0 5 मिमीच्या दरम्यान कोठेही असेल प्रत्येक स्टॅम्पिंग्ज असतील हे आपल्याला माहित आहे जाडी म्हणून प्रश्न असा होता की आम्ही कोरला एकच मुद्रांक म्हणून बनवत नाही जो चौरस आकारात किंवा ई बंद आकारात आहे नेहमीच वळण आपणास माहित आहे खरोखर खरोखर जड आहे जर विंडिंग्ज जड असतील तर प्रत्यक्षात वळण स्वत साठी बनवणे किंवा प्रीप्रोसेस्ड कोरभोवती मशीन जखमेच्या विंडिंग्ज बनविणे खूप अवघड असेल त्याऐवजी आपण काय करता आपण सीच्या आकारात स्टॅम्पिंग बनविता नंतर आपण फक्त वळण लावता आपण एक रिंग लावा एका बोटामध्ये म्हणून आपण अंगठी लावा आणि नंतर दुसरी बाजू बंद करा सामान्यत ट्रान्सफॉर्मर्स बनविल्या जातात कारण विंडिंग्ज अत्यंत वजनदार असतात तर आपणास मूलत मोठी अडचण होणार आहे तीन फेज ट्रान्सफॉर्मर्सची वाहतूक करणे फारच अवघड आहे म्हणून जेव्हा जेव्हा पॉवर स्टेशनचे रस्ते पुन्हा तयार केले जातात पुलांची पुनर्बांधणी केली जाते तेथून ट्रान्सफॉर्मर वाहतूक करण्यासाठी सर्व रेल्वे ट्रॅक पुनर्बांधणी केली जातात उदाहरणार्थ भेल भोपाळ भेल हरिद्वार हे बरेच ट्रान्सफॉर्मर बनवतात म्हणून जेव्हा आंध्र प्रदेशात रामगुंडम प्लांट बांधला गेला होता तेव्हा पुल रेल्वे ट्रॅक आणि रस्ते या दरम्यान पूर्णपणे नष्ट झाले होते याची खात्री करुन घेण्यात आली अन्यथा आपण रस्ता किंवा ट्रॅक पूर्णपणे कोसळलेला दिसला असता म्हणून हे फार महत्वाचे आहे की यांत्रिक सामर्थ्याची देखील काळजी घ्यावी अन्यथा आपण साधारणपणे तीन फेज ट्रान्सफॉर्मरची वाहतूक करू शकत नाही हेच एक कारण आहे तीन फेज ट्रान्सफॉर्मर साधारणपणे तीन सिंगल फेज पिशव्या बनवतात आम्ही तीन फेज ट्रान्सफॉर्मर थेट थ्री फेज ट्रान्सफॉर्मर कधीच बनवत नाही आम्ही तीन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स त्यांना बाहेरून स्टार किंवा डेल्टामध्ये जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जेव्हा आपण वाहतूक करता तेव्हा ते सुलभ होते आणि काही बॅकअप आपण संचयित करू इच्छित असाल तर आपण नेहमी संचयित करण्याऐवजी एकच टप्पा म्हणून बॅकअप संचयित करू शकता संपूर्ण तीन चरण त्यामुळे पैशाची बचत होते म्हणूनच सामान्यत तीन टप्प्यावरील ट्रान्सफॉर्मर्स बँका कधीच थेट तीन टप्प्यावरील बांधकाम नसतात हे तीन एकल टप्प्यातील ट्रान्सफॉर्मर्स स्टार किंवा डेल्टा कॉन्फिगरेशनमध्ये जोडलेले असतात तर आता आपण ट्रान्सफॉर्मरच्या विश्लेषणाकडे जाऊया मी फक्त स्कीमॅटिक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे प्रतिनिधित्व करते अशा प्रकारे दोन वळण म्हणून मी हे दर्शवितो आणि त्यास दोन समांतर रेषांच्या सहाय्याने मूलत दोन समांतर रेषांच्या सहाय्याने दर्शविल्या जातील हे ट्रान्सफॉर्मरचे प्रतिनिधीत्व आहे म्हणून मी येथे कदाचित V1 चा व्होल्टेज लागू करणार आहे आणि मला आउटपुट म्हणून V2 चा व्होल्टेज मिळेल आणि कारण फ्लक्स स्थापित करण्यासाठी हे सिलिकॉन स्टील किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियलपासून बनलेले आहे ज्यामुळे दुय्यम बाजूने विद्युत चुंबकीय प्रेरणा होईल मला मोठ्या प्रमाणात एमएमएफची आवश्यकता नाही अनिच्छा खरोखरच लहान आहे कारण नाममात्र प्रवाह स्थापित करण्यास मला असणारी अनिश्चितता लहान आहे मला फारच थोड्या प्रमाणात एमएमएफ लागेल मी अक्षरशः 0 एमएमएफ ने हे घेतले पाहिजे हे खरे नाही अनिच्छा 0 नाही अनिच्छा ही काही कमी प्रमाणात आहे जेणेकरून अनिच्छेने मी स्थापित करू इच्छित असलेल्या फ्लक्समधून जे गुणाकार केले आहे तेच एमएमएफच्या दिशेने योगदान देत आहे की एमएमएफ फेरोमॅग्नेटिक कोर ट्रान्सफॉर्मरमधील एक लहान प्रमाणात आहे तर मी असे सांगत आहे की कोरमध्ये प्रवाह स्थापित करेल किमान करंट आवश्यक आहे अत्यंत किमान करंट आवश्यक आहे हे खरं आहे की मला मुळ सामग्रीबद्दल फारच कमी आवड आहे आता असे समजू की माझ्याकडे ट्रान्सफॉर्मर आहे आणि मी फ्लक्स स्थापित केला आहे जो प्रत्यक्षात दिला आहे हा फ्लक्स आहे जो कोर मध्ये स्थापित झाला आहे गृहीत धरून की मी कोरसाठी उत्तम प्रमाणात पारगम्यता घेणार आहे जे काही प्रवाही आहे जे प्राइमरी विंडिंगला जोडत आहे जो संपूर्ण फ्लक्सला दुय्यम रीवाइंडिंगशी जोडला पाहिजे तर हा प्रवाह केवळ प्राथमिक वळणशी जोडत नाही तर प्राथमिक आणि दुय्यमला जोडणारा हा प्रवाह आहे ज्यायोगे फ्लक्सच्या समान प्रमाणात जोडलेले आहेत म्हणून मी फॅराडे यांच्या कायद्यानुसार प्राथमिक किंवा दुय्यम मधील प्रेरित ईएमएफ होईल ज्याला म्हणू शकतो ज्याला मी असे लिहू शकतो हेच प्रेरित ईएमएफ होणार आहे जर हे प्रेरित ईएमएफ असेल तर मी हे लिहू शकतो की एफ ही वारंवारता ज्यावर संपूर्ण चालू आहे किंवा फ्लक्स ऑक्सिलेटेड आहे तो कोणत्या वारंवारतेवर ओसीलेटिंग आहे आता मी म्हणू शकतो की प्रेरित ईएमएफचे आरएमएस मूल्य च्या समान असेल व्होल्टेजचे हे पीक मूल्य आहे आरएमएस मूल्य मिळवण्यासाठी मी ते विभाजित करीत आहे तर हे आपल्याला मूलत देईल जर आपण त्याची गणना केली तर हे आपल्याला ट्रांसफॉर्मर per सिंगल टर्नमध्ये प्रेरित व्होल्टेज देईल जर मी एका वळणाबद्दल प्रेरित ईएमएफ बद्दल बोललो तर जर मी मालिकेमध्ये जोडलेल्या एन वळणांबद्दल बोललो तर एकूण व्होल्टेज N वेळा हे असेल तर मी असे म्हणू शकतो की प्राइमरीमध्ये प्रेरित व्होल्टेज समान असेल प्रति व्होल्टेज प्रेरित वळण मी फक्त इतकेच म्हणू शकतो की हे ET N1 ने गुणाकार होते N1प्राथमिकमधील वळणाची संख्या आहे म्हणून मी N2 ने गुणाकार केलेला ET दुय्यमात प्रेरित व्होल्टेजची रक्कम असेल असे म्हणण्यास सक्षम असावे तर ज्यावरून मी हे सांगण्यास सक्षम असावे की ट्रान्सफॉर्मरचे हे मूलभूत व्होल्टेज समीकरण कोणते आहे तर आता जेव्हा ट्रान्सफॉर्मर लोडशी कनेक्ट होते तेव्हा काय होते ते पाहण्याचा प्रयत्न करूया प्रथम मी येथे लोड नसलेल्या अटीवर ट्रान्सफॉर्मरचे प्रथम प्रतिनिधित्व करते हे माझे कोर आहे आणि मी येथे प्राथमिक वाऊंडच्या आणि दुय्यम जखम असल्यासारखे दर्शवित आहे मी येथे V1 चा व्होल्टेज वापरत आहे मला अपेक्षित आहे की V2 चा व्होल्टेज मला येथे मिळाला पाहिजे सध्या दुय्यम बाजू खुली सोडलेली आहे आणि प्राइमरीने येथे जे काढले आहे ते फक्त प्रवाह चालू आहे जो त्यास प्रवाह स्थापित करण्यासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त काही नाही जर मला नाममात्र प्रवाह असेल तर मला nominal flux स्थापित करण्याची आवश्यकता आहे केंद्रात उच्च पारगम्यता आहे या वस्तुस्थितीमुळे मला कदाचित खूप कमी प्रमाणात करंट लागेल जेव्हा ट्रान्सफॉर्मरने काढलेला विद्युतप्रवाह दुय्यम ओपन सर्किट केला जातो तेव्हा विद्युत् प्रवाह नो लोड करंट म्हणून ओळखला जातो जेव्हा ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणतेही भार जोडलेले नसते तेव्हा मी या करंट I0 ला नो लोड म्हणून संबोधू शकते ट्रान्सफॉर्मरचा हा लोड लोड नाही आणि हे आपल्या कोर फेरोमॅग्नेटिक कोरच्या उच्च पारगम्यतेच्या केसांमुळे खरोखरच लहान असेल अगदी स्पष्टपणे जर ते एअर कोर ट्रान्सफॉर्मर असेल तर अगदी लोडचा प्रवाहही खूप मोठा असेल मला आशा आहे की आपणास समजले असेल फ्लक्स स्वतः स्थापित करण्यासाठी माझ्याकडे काहीच भार नसतानाही मला सध्याची बरीच चांगली रक्कम किंवा बर्याच प्रमाणात एमएमएफची आवश्यकता असेल कारण हवेच्या फरकाकडे जास्त दुर्लक्ष झाल्यामुळे त्यामुळे कोर कोरपासून बनलेला आहे तो एअर कोअर ट्रान्सफॉर्मर आहे नंतर मला भारनियमनाच्या अवस्थेतही खूप मोठा प्रवाह आवश्यक आहे आता समजा मी लोड जोडणार आहे तर हे माझे प्राथमिक आहे आणि मी व्ही 1 लागू केले आहे आणि माझ्याकडे जे होते ते हे होते की हे काही कमी होते आता मी सेकंडरीला लोडशी जोडणार आहे तर हे हेच लोड आहे आणि समजा हे आय 2 चे करंट रेखांकन आहे जेव्हा ते आय 2 चे करंट काढत असेल मूलत हे करंट देखील निश्चितपणे एक प्रवाह स्थापित करेल आणि जेव्हा हे फ्लक्स स्थापित करत असेल तेव्हा ते पुन्हा निसर्गामध्ये बदलत आहे कारण व्ही 2 आलटर्नेटिंग आय 2 ला पर्यायी बनवणे आवश्यक आहे आणि मी निश्चितपणे एक पर्यायी प्रवाह स्थापित करेल जर हा प्रवाह मूळ प्रवाहात अधीन झाला तर शेवटी हा प्रवाह फार अनंतपर्यंत पोचू शकेल अर्थात हे लेन्झच्या कायद्यानुसार मूळ प्रवाहास विरोध करेल आय 2 ने स्थापित केलेला नवीन प्रवाह मूळ प्रवाहास विरोध करेल आणि हे आय 2 खूपच मोठे असू शकते कारण ते लोड कशाची मागणी करीत आहे यावर अवलंबून आहे जर माझ्याकडे 400 व्होल्टचे रूपांतर होत असेल आणि जर माझ्याकडे 100 अँपेयरपेक्षा फक्त 4 ओम कनेक्ट असेल तर वाहत्या वाहणा या वाहनाचे मोठे मूल्य आपल्याकडे जाईल त्यामुळे वळणातून वाहणारा हा मोठा प्रवाह एक प्रवाह स्थापित करेल जो वास्तविक प्रवाहास विरोध करेल जर तो मूळ प्रवाहाचा विरोध करत असेल तर मूळ प्रवाह पूर्णपणे कोसळतो ठार होईल जर मूळ प्रवाह नष्ट झाल्यास ट्रान्सफॉर्मरची क्रिया अस्तित्त्वात राहणार नाही त्यामुळे कोणत्याही ट्रान्सफॉर्मर क्रियेचा प्रश्नच उद्भवत नाही कारण माझ्याकडे केवळ V2 आहे असलेल्या ट्रान्सफॉर्मर क्रियेमुळे माझ्याकडे I2 होते आणि I2 आता एक व्युत्पन्न करण्यास आला आहे अधिक प्रवाह ज्याने मूळ प्रवाहाचा नाश केला आहे त्यामुळे संपूर्ण गोष्ट ठप्प झाली आहे तर जे झाले आहे ते म्हणजे जर ट्रान्सफॉर्मर क्रिया कोसळली असेल तर मला V1 मिळाला असेल आणि मूळतः मला प्रेरित ईएमएफ मिळाला असेल तर V1 ही ट्रान्सफॉर्मर वळणातील काही प्रतिकार नाही जर फ्लॅक्स कोसळला तर e1 जवळजवळ 0 होत आहे जर e1 जवळजवळ 0 झाले तर प्राथमिक वळण मध्ये जातील जी प्राथमिक वळण क्रमाची अडचण आहे त्याद्वारे प्राथमिक वळण खरोखरच मोठा होईल जर कमी होत असेल तर माझ्याकडे V1 आणि फरक असेल जो प्रत्यक्षात एक प्रचंड प्रवाह तयार करेल जो च्या बरोबर असेल आणि लोड कंडिशन अंतर्गत प्राथमिक प्रवाह म्हणून मला I1 मिळते आणि लोड कंडिशन अंतर्गत प्राथमिक प्रवाह म्हणून मला I1 मिळते दुय्यम अॅम्पीयर वळण म्हणजे दुय्यम एमएमएफ "प्राध्यापक विद्यार्थी संभाषण सुरू" विद्यार्थीः I1 म्हणजे काय प्रोफेसरः वर्तमानात I1 प्राइमरी मधे अचानक वाढ झाली आहे ट्रान्सफॉर्मर वर लोड नसताना I0 ही मूळ प्रवाह होता I1 एक नवीन प्रवाह आहे जो अचानक प्राइमरीमध्ये आला आहे कारण फ्लक्स कोसळण्याचा प्रयत्न करीत होता आणि खूपच कमी मूल्यांमध्ये गेला आहे म्हणून नवीन प्रवाह अचानक प्राथमिक वळणावर उडी मारेल आता हा I1 इतक्या पातळीवर जाईल की तो N2 आणि I2 च्या समान आणि विरुद्ध असेल म्हणूनच आपण मूळ फ्लक्स पातळीवर परत आलो आहोत जिथे कोर चा प्रश्न आहे म्हणूनच हे मला सांगते की प्राथमिक वारामध्ये स्थापित झालेला हा नवीन प्रवाह आहे अर्थात माझ्यकडे अजूनही हे I0 असेल मी असे नाही म्हणत आहे की निघून गेले आहे परंतु I0 च्या नवीन मूल्याच्या तुलनेत I हे छोटेसे नाही म्हणून मी इतकेच म्हणू शकतो की अभियांत्रिकी अंदाजे म्हणून मी I0 कडे दुर्लक्ष करू शकेन थोड्या वेळाकरिता I0 बद्दल विसरून जा आणि मी असे म्हणू शकतो की हे आपण ट्रान्सफॉर्मरच्या अँपिअर टर्न बॅलन्स साठी किंवा एमएमएफ शिल्लकसाठी असे लिहू शकतो हे सत्य सर्व प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर साठी आहे आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफॉर्मर इम्पेडन्स मॅचिंग ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर किंवा ऑटो ट्रान्सफॉर्मर प्रत्येक बाबतीत पहात आहोत की अँपिअर टर्न बॅलन्स हे वैध आहे "प्राध्यापक विद्यार्थ्यांमधील संभाषण संपले" पहा आम्हाला हे मुळातच दुय्यम अॅम्पीयर वळण मिळाले आहेत जे प्राथमिक किंवा मूळतः स्थापित फ्लक्स संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आता प्राथमिक फ्लक्स परत जात आहे ते फ्लक्सला संपवण्यासाठी परवानगी देत नाही म्हणूनच हे मूलतः पुन्हा आय I1 च्या अनुरुप चालू असलेल्या प्रवाहाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे तो परत उसळी घेत आहे आणि ते असे प्रवाहात फिरते ज्यांने ते निरर्थक होईल दुय्यम बाजूने ज्या नवीन स्थितीचा सामना केला आहे त्यानंतरच ती मूळ स्थितीत परत येईल त्यामुळे माझ्याकडे हे एमएमएफ रुपात असावा लागेल दोघेही समान पण उलट असले पाहिजेत परंतु त्या नंतरच मी मूळ स्थितीत परत येऊ शकेल